नमस्कार आणि heap exploits वरील या व्याख्यानामध्ये आपले स्वागत आहे तर मागील व्याख्यानात आपण ptmalloc हीप मेमरी कशी व्यवस्थापित करतो याबद्दल काही आंतरिक पाहिले या व्याख्यानात आपण या हीप व्यवस्थापनामुळे उद्धभवणाऱ्या असुरक्षिततेकडे लक्ष देऊ आणि आपण एक विशिष्ट exploit देखील पाहू आणि ते कसे कार्य करते ते पाहू तर मागील व्याख्यानात आपण malloc विविध बीन्स कसे वापरतो आणि हे विविध बीन्स linked lists headers आणि link list एकतर एकेरी किंवा दुहेरी कसे स्टोर करतो हे पाहिले होते जेव्हा chunk ऑफ मेमरीसाठी एखादी विनंती येते तेव्हा मॅलोक हे linked lists पाहिल आणि विनंती केल्या जाणाऱ्या मेमरीच्या आधारे त्या विनंतीवर मेमरीचा एक हिस्सा देईल आता आज आपण free functions सह लेक्चरला प्रारंभ करू तर मूलतः काय होईल जेव्हा free functions इन्व्होक होईल तर आपल्याला माहितच आहे की free functions ला पॉईंटर लागेल तर अंतर्गतपणे ptmalloc भाग मुक्त करेल आणि वाटप केलेला हिस्सा आता एक मुक्त हिस्सा होईल तर कॉल केलेल्या free functions बद्दल तपशील पाहू तर आपण असे म्हणूया की ही आपली हिप होती आणि जसे आपल्याला माहित आहे की हिपमध्ये वेगवेगळ्या भागांचा समावेश असतो म्हणून हे उपस्थित असलेल्या विविध भागांसारखे आहेत आणि आता आपण असे म्हणूया की विशिष्ट पॉईंटर मोकळा करायचा आहे आपण मागील व्याख्यानात पाहिले आहे परंतु हे विशिष्ट पॉईंटर हिपमध्ये वाटप केलेल्या भागांकडे खरोखर सूचित करेल म्हणून या वाटप केलेल्या भागांमध्ये त्या क्षेत्राशी संबंधित वास्तविक डेटा आणि काही विशिष्ट मेटाडेटा देखील उपस्थित आहे ज्यामध्ये सुरूवातीच्या पॉईंटर ptr च्या आधी चार बाइट आणि आठ बाइट असतील म्हणून हि विशिष्ट आकृतीच लक्ष्यात घ्या ज्यामध्ये हिप चा एक भाग दर्शविला गेला आहे तसेच हे आपल्याला माहित आहे कि हिप खरंच वेगवेगळ्या भागांमध्ये विभागले गेले आहेत जे एकतर वाटप केले गेले किंवा मोकळे झाले आहे आता आपण या फ्री पॉइंटर स्टेटमेंटचा विचार करूया जेणेकरून आपल्याला माहित असेल की पॉईंटर उपस्थित स्मृतींचा एक भाग असेल ज्या हिपमधुन काही भाग त्या विशिष्ट पॉईंटरशी संबंधित डेटा असेल आणि इतर भागांमध्ये काही मेटाडेटा असेल जे आकार आणि भागांच्या प्रकाराशी आणि इतरांशी संबंधित असेल जेव्हा फ्री पॉईंटरला सर्वप्रथम called केल्या जाते तेव्हा सर्वप्रथम असे होईल ते म्हणजे ptmalloc फ्री कोड प्रथम फ्री चंकचा आकार 0 वर सेट करेल तर आपण मागील लेक्चरमधून चंक चा आकार एकत्रित करू शकतो जो मेटाडाटामध्ये उपस्थित असेल म्हणून हा मेटाडेटा 0 पुढे सेट केलेला पी बिट 0 वर सेट केला गेला आहे तर पी बिट पुढील भागांशी संबंधित आहे जो हिप मध्ये उपस्थित आहे आणि आपण मागील व्याख्यानातून आपण लक्षात घेऊ शकतो की पी बीट हा स्टोअर करतो जरी मागील जंक हा allocated असो किंवा free आहे म्हणून येथे काय घडेल ते म्हणजे या पॉईंटरच्या आधारावर ptmalloc कोड p इथे असलेले location प्राप्त करेल आणि पी चे 0 हे विशिष्ट मूल्य सेट करेल जे दर्शविते की हा हिस्सा मुक्त आहे ठराविक प्रकारच्या बीन्स साठी Coalescing शक्य आहे म्हणूनच आपला coalescing चा अर्थ असा आहे की फ्री फंक्शन कॉल दरम्यान ptmalloc कोड मेमरीच्या विविध जवळच्या मुक्त भागांमध्ये सामील होऊ शकतो उदाहरणार्थ आपण असे म्हणु की येथे मागील भाग खरोखर फ्री होता तसेच हा भाग देखील फ्री होता अशा परिस्थितीत ptmalloc काय करू शकते ते म्हणजे या जवळच्या भागांना एकत्र करून मेमरीचा अधिक मोठा हिस्सा बनवू शकतो तर अशा प्रकारे fragmentation ने मोठ्या मुक्त हिस्साची बेरीज कमी केली जाऊ शकते आणि अधिक बर्याच मॅलॉक विनंत्यासाठी हि सुविधा वापरली जाऊ शकते म्हणून हे coalescing चालू पिनमधून अनलिंक करणे आवश्यक आहे आणि या मुक्त अवस्थेच्या आकारानुसार मोठा भाग योग्य बिन मध्ये ठेवणे आवश्यक आहे तर या free function call दरम्यान तसेच मॅलोक फंक्शन call दरम्यान एक महत्त्वपूर्ण फंक्शन जे एक महत्वपूर्ण भूमिका बजावते ते आपण पुढील भागात पाहू ज्याला काहीतरी अनलिंक फंक्शन म्हणून ओळखले जाते अनलिंक फंक्शन म्हणजे टिपिकल लिंक्ड लिस्ट चे ऑपरेशन जिथे आपणास double linked list असते आणि मॅलोक दरम्यान किंवा फ्री दरम्यान जेव्हा आपणास coalescing दरम्यान किंवा मॅलोक दरम्यान linked list काढण्याची इच्छा असते तेव्हा आपल्याला हा हिस्सा निश्चितपणे वाटप करायचा असतो एखाद्या विशिष्ट मॅलोक मेमरी विनंतीवर आपल्याला या जॉबमध्ये उपस्थित पॉईंटर्स समायोजित करावे लागेल म्हणूनच मूलत फॉरवर्ड पॉईंटर आणि बॅकवर्ड पॉइंटर योग्यरित्या दुरुस्त केले पाहिजेत उदाहरणार्थ आपल्याला हा विशिष्ट भाग वाटप करायचा आहे तर आपण हे सुनिश्चित करतो की मागील node किंवा मागील भागाचा forward pointer पुढील भागाला दर्शवितो त्याच प्रमाणे पुढील भाग बॅक पॉइंटर हा मागील संधी पॉईंटरकडे दर्शवितो आता हा छोटा प्रोग्राम पाहू आणि प्रत्यक्षात काय चूक होऊ शकते ते पाहू तर या विशिष्ट प्रोग्राममध्ये आपण असे केले आहे की आपल्याकडे प्रत्येकी १० बाइटचे दोन मेमरी क्षेत्र आहेत आणि त्यांना अनुक्रमे a आणि b पॉईंट्स मध्ये वाटप केले गेले आहे तर आपण a आणि b मुक्त केले आणि नंतर आपण पुन्हा फ्रीड केले तर लक्षात घ्या की a दोनदा मुक्त केले गेले आहे तर आणखी या प्रकरणात काय चुकू शकते म्हणजे आपला कंपाईलर हे समजण्यास असमर्थ आहे कि त्याने a ला दोनदा free कॉल केला आहे आणि दुसरे म्हणजे आपण हे देखील लक्षात घ्याल की ptmalloc निश्चित करण्यात सक्षम होणार नाही कि मेमरी चंक दोनदा free केल्या गेले अश्याप्रकारे program execute झाल्यावर आपण अंतर्गत काय होते ते पाहूया प्रथम जेव्हा आपल्याला माहित आहे की free a कॉल केल्यावर मेमरीचा मुक्त भाग मागविला जातो आणि linked list मध्ये जोडला जातो नंतर जेव्हा free b चा कॉल केला जाईल तेव्हा आपल्यास मेमरीचा दुसरा भाग जोडला जाईल linked list आता link list pointers शी योग्यरित्या समायोजित केले जाईल जेणेकरून forward pointer जे a शी संबंधित आहे त्याला b पाहिजे आणि back pointer जे b ला संबंधित आहे ते a ला आणि परत विरुद्ध प्रकारे समायोजित केल्या जाईल आता तिसरे म्हणजे जेव्हा आपण अशा वेळी पुन्हा free कॉल करतो तेव्हा काय होईल तेव्हा ptmalloc दुसऱ्यांदा free झाला आहे हे समजू शकत नाही की linked list मधल्या सूचीत तिसऱ्या नोडची भर पडेल तर लक्षात घ्या की आमच्या linked list मध्ये अक्षरशः तीन घटक आहेत a b आणि a येथे मूलत जे घडत आहे ते हेच आहे जे या एकाच ठिकाणी आहे जी पहिल्यांदा free आहे आणि हे पुन्हा एकदा a शी संबंधित आहे आणि ते दुसऱ्यांदा free केले गेले आहे म्हणून ही खरं तर दोन समान मेमरी स्थान आहे आता प्रोग्राममधील छोट्या बदलाचा विचार करा जिथे आपण 10 बाइटचा आणखी एक मॅलोक प्रत्यक्षात आणत आहोत आणि पाहण्यासाठी पॉईंटरचे वाटप करतो आता आम्हाला माहित आहे की मॅलोक काय करेल ते म्हणजे ते link list मध्ये पाहिल आणि उपलब्ध असलेल्या भागांपैकी एक भाग निवडेल म्हणून या प्रकरणात तो प्रथम भाग निवडेल तो a आहे आणि अशा प्रकारे आपण काय पाहू जे अपेक्षित आहे आणि ते म्हणजे a आणि c समान मेमरी भाग दर्शविते म्हणून त्या दोघांमध्ये सारखी value असेल a आणि c मधील फरक असा आहे की a free झाला आहे आणि तो linked list मध्ये आहे आणि c चे वाटप झाले आहे आणि तो एक वाटप केलेला हिस्सा आहे तर मग आपल्याकडे हे आहे की अक्षरशः आपल्याकडे एक हिस्सा आहे जो मुक्त होण्यासाठी कॉन्फिगर केलेला आहे तो हिस्सा आणि तोच भाग ptmalloc ने कॉन्फिगर केला आहे आणि c ला वाटला आहे आता जर आपण allocate केलेला भाग आणि मुक्त केलेला भाग यांच्यातील फरक पाहिला तर आपण खालीलप्रमाणे पाहूया वाटप केलेल्या भागात असे दिसते की आपल्याकडे मागील आणि size तसेच n m आणि p सारख्या विविध बिटशी संबंधित मेटाडेटा आहे आणि आपल्याकडे डेटा आहे जो येथे उपस्थित आहे तर विनामूल्य डेटामध्ये मेटाडेटाचा समावेश आहे मागील भाग आणि size आणि विविध flags आहेत परंतु महत्त्वाचे म्हणजे आपल्याकडे forward pointer आणि back pointer हे free chunk मध्ये आहेत म्हणूनच आपल्याला हे माहित आहे की linked list व्यवस्थापित करण्यासाठी हे forward व back pointer वापरला जातो आता आपल्याकडे असे cdeadbeef and c4 deadbeef अशी विधाने असल्यास काय होईल म्हणूनच आवश्यक असेल तर हा डेटा या ठिकाणी लिहिला जाईल लक्षात घ्या की c आणि a मूलत समान स्थान आहेत तसेच c आणि a समान मेमरी हिस्साकडे निर्देशित करतात म्हणून जेव्हा आपल्याकडे c आणि c आणि c 4 सारखे ऑपरेशन असतात तेव्हा आपण मूलत forward pointer आणि back pointer मूलत जेव्हा आपण यास linked list च्या दृष्टीकोनातून पाहतो तेव्हा आपल्याला काय दिसेल ते म्हणजे आपण linked list च्या पॉइंटर्समध्ये बदल करीत आहोत तर c आणि c4 ची व्हॅल्यूज योग्यरित्या सेट करून आपण या फॉरवर्ड आणि बॅक पॉइंटर्समध्ये बदल करू शकतो आणि आपण कोडला विशिष्ट payload चालवण्यास भाग पाडू शकतो त्यामुळे आपण force आणि exploit करून execute करू शकतो आता आपण अशा कोडचे एक छोटेसे उदाहरण घेऊ तर या विशिष्ट उदाहरणांमध्ये अगदी लहान कोड आहे जी एक double free कसे exploit करू शकते हे दर्शविते तर असे समजू की आमच्याकडे payload आहे जे येथे आहे आणि हे payload जसे आपण पाहिले आहे की काही hexadecimal codes समाविष्ट आहेत ज्याचे processor द्वारे स्पष्टीकरण केले जाऊ शकते आणि execute होईल या payload मध्ये आपल्याकडे shell code किंवा इतर malicious code सारख्या गोष्टी असू शकतात ज्या आपल्याला विशिष्ट सिस्टीममध्ये execute करू इच्छित असु तर मग subvert execution आणि या विशिष्ट payload ला जबरदस्ती ने execute करण्यास भाग पाडण्यासाठी double free कसे वापरावे हे आपण पाहूया समजा आपल्याकडे असे आहे की आपल्याकडे a आणि b आहे जे दोन मेमरीच्या दोन भागांद्वारे pointers दर्शविते जे प्रत्येकी 10 बाइट आहेत आणि मग आपण प्रथम fun1 साठी विनंती करतो जे नंतर आपल्यासाठी महत्वाचे नाही आपल्याकडे double free आहे जसे की आपण आधी पाहिले आहे की आधी free a आहे नंतर free b नंतर free a आहे आणि नंतर आपल्याकडे c आहे जे मॅलॉक 10 एवढे आहे तर मागील स्लाइडमधील या उदाहरणात आपण पाहिले आहे की c आणि a हे pointers शी संबंधित आहेत pointers चा अर्थ असा आहे की memory chunk a एक मोकळी मेमरी हिस्सा आहे आणि म्हणूनच link list management शी संबंधित फॉरवर्ड आणि बॅक पॉइंटर्स आहेत C हा एक वाटप हिस्सा आहे म्हणून एकदा हिस्सा वाटप झाल्यावर आम्ही त्यातील उपस्थित डेटा modify करू शकतो म्हणून येथे आम्ही फक्त hard coded केले आहे परंतु प्रत्यक्षात आपल्याकडे हे scanf किंवा network packet किंवा इतर गोष्टी वापरुन आपण खरोखरच c च्या सामग्रीमध्ये सुधारित गोष्टी करू शकतो तर आपण येथे काय बदल करतो आहे ते म्हणजे ते fun1 साठी GOT entry वजा 12 करतो आहे तर कृपया GOT entry चा अर्थ काय आहे हे शोधण्यासाठी ASLR लेक्चरचा संदर्भ घेऊ आणि c4 हा पेलोडचा पत्ता आहे आता आपण काय करीत आहोत ते म्हणजे इथे काही arbitrary malloc आहे जेणेकरून आम्ही येथे fun1 ची विनंती करतो म्हणून लक्षात घ्या की आता GOT entry हे fun1 चे पत्ता किंवा स्थान निर्धारित करण्यासाठी वापरली गेली आहे आता जर आपण कसे तरी fun1 ला अनुरुप GOT entry बदलण्यास व्यवस्थापित केले तर आपल्यासाठी असलेली instruction सुद्धा आपण बदलवू शकतो जेव्हा fun1 ला आपण कॉल करू तेव्हा या विशिष्ट exploit मध्ये जे काही पाहणार आहे त्याचा उपयोग होतो आणि तेव्हा अंमलात आणलेल्या सूचना बदलण्यात आपण सक्षम राहु fun1 साठी GOT entry बदलणार आहे आणि त्यास पेलोडऐवजी बदलणार आहोत तर जेव्हा आपण हे पाहतो की जेव्हा fun1 कॉल होते तेव्हा ते पेलोड execute होईल आणि अशा प्रकारे आपण double free मुळे execution चे subverting करण्यास सक्षम असु तर आपण या विशिष्ट मुद्द्यापासून प्रारंभ करू आणि आपण येथे काय पाहत आहोत ते म्हणजे आपल्याकडे ही double linked list आहे ज्यामध्ये 3 entries a b आणि a आहेत परंतु आपल्यासाठी हे a आणि हे a मूलत समान आहेत दोन्ही ते प्रत्यक्षात समान स्थान आहेत म्हणून जेव्हा आपण पुन्हा 10 चे malloc करतो आणि त्या विशिष्ट पॉईंटरला नेमके काय दिले जाते ते पाहण्यासाठी linked list आता 2 ने कमी होते आणि आपल्याकडे free आणि c चे देखील वाटप केले जाते आणि तेदोघंही त्याच मेमरी हिस्साकडे निर्देशित करतात तर आता आपण c0 आणि c4 हे fun1 आणि payload साठी काही GOT entry वजा 12 वर सेट करीत आहोत म्हणूनच आपण आता ही विशिष्ट link list मोडत आहोत forward pointers कोठे पाहिजे ते पहा आपण GOT entry टाकत आहोत आणि जेथे मागील पॉईंटर असावा असे वाटते तेथे आपण पेलोडवर पॉईंटर टाकत आहोत आता जेव्हा मॅलोक येथे कॉल होईल तेव्हा काय होईल आता जेव्हा malloc पुन्हा invoke होईल तेव्हा काय होईल ते म्हणजे मागील पॉइंटरमध्ये असलेले पेलोड GOT entry 12 मध्ये लिहिलेले आहे जेव्हा fun1 invoke केल्या जाईल तेव्हा ते प्रथम got entry शोधेल परंतु त्याऐवजी पत्त्याचे वास्तविक मूल्य मिळविण्याऐवजी fun1 चा हा सुधारित पत्ता मिळेल जो प्रत्यक्षात पेलोडकडे निर्देशित करीत आहे जेव्हा fun1 कार्यान्वित होईल तेव्हा हा पेलोड execute होईल अशा प्रकारे आपण execution subvert करण्यास सक्षम आहोत आणि पेलोड execute करण्यास सक्षम आहोत आता आपल्यासाठी विचार करण्याकरिता हे काहीतरी आहे ते म्हणजे आपल्याकडे एक प्रोग्राम आहे ज्यामध्ये अनेक malloc आहेत आणि हे आपल्यासाठी महत्वाचे आहेत हे फंक्शन my malicious function आहे जे पॉईंटर घेते आणि पुढे आपण ज्याबद्दल विचार करणे आवश्यक आहे ते म्हणजे my malicious function हे कसे लिहायचे ते निर्धारित करणे जेणेकरून जेव्हा येथे printf execute होईल तेव्हा हा secret message स्क्रीनवर प्रिंट होईल तर या समाधानाचा विचार करण्यासाठी arena आणि heat याद्वारे विविध lists कशा व्यवस्थापित केल्या जातात याबद्दल आपण विचार केला पाहिजे आणि मग यासाठी उपाय शोधणे आपल्यासाठी फार अवघड नाही तर double free हे malloc साठी attack चा एक प्रकार आहे हिप ओव्हरफ्लोज हिप स्प्रे free व इतर metadata exploits नंतर वापरण्याचे इतर प्रकार आहेत परंतु त्यापैकी बहुतेक तत्त्वांचे तेथे अनुसरण करतात free chunks आणि allocate केलेल्या भागांमध्ये मूलत manipulate केले जाते जेणेकरून execution बिघडेल आणि पेलोड एक्जीक्यूट होईल यापैकी बर्याच attacks मुळे हिप मधील इतर ठिकाणांमधून माहिती लीक करण्याचा एक मार्ग देखील सापडतो म्हणून यासह आपण या विशिष्ट व्याख्यानास प्रत्यक्षात संपवु म्हणून हिपचे व्यवस्थापन कसे केले जाते आणि आपण हिपचे exploit करण्यासाठी double free vulnerability यासारख्या प्रोग्राममध्ये आपण असुरक्षा कशा वापरू शकतो याबद्दल आपण या शेवटच्या दोन व्याख्यानात पाहिले आहे